सर्वांना नमस्कार आपण अनालॉग ते डिजिटल रूपांतरण यावर चर्चा सुरू केली आणि काही प्रकारच्या पद्धती बघितल्या ज्यामुळे अनालॉग सिग्नलचे त्याच्या संबंधित डिजिटल मध्ये रूपांतरण होऊ शकते आपण अजून पण काही पद्धती बघू जसे कि सक्सेसिव एप्प्प्रॉक्सिमेशन वर आधारित एडीसी रॅम्प वरआधारित एडीसी सिंगल रॅम्प ड्युअल ट्रेस जो दोन रॅम्प वापरतो आणि डेल्टा सिग्मा ज्याला सिग्मा डेल्टा एडीसी सुद्धा म्हणतात तर आपण मागील व्याख्यान ज्या वेळेस संपले त्या वेळेस बघितले कि कंटिन्यूअस एप्प्प्रॉक्सिमेशन एडीसी हा चांगला आहे परंतु ज्या वेळेस एका पेक्षा जास्त इनपुट येतात म्हणजे मला म्हणायचे आहे कि या रूपांतरात तिथे मल्टीप्लेक्सिंग ची गरज असते त्या वेळेस हा प्रकार उपयुक्त नाही कारण तिथे तो लॉक होतो आणि याप्रकारामध्ये जे ट्रॅकिंग होते ते व्यर्थ जाते आणि तिथे सुरुवातीपासून प्रक्रिया चालू होते जे फायदेशीर नाही अजून पण काही पद्धती बद्दल लोकांनी विचार केला त्या पैकी एक म्हणजे सक्सेसिव एप्प्प्रॉक्सिमेशन तर या केस मध्ये आपण काय करतो तर या विशिष्ठ आकृती मध्ये त्यासाठीची योजना दाखवली आहे तर आपण बघू हि पद्धत कशी कार्य करते रूपांतरणाची वेळेस सुरुवात होते त्या वेळेस हा काउंटर अंतिम वॅल्यू स्टोर करतो प्रथम हा काउंटर रिसेट असतो ज्या मध्ये सगळे 0 असतात तर हि सुरुवात आहे त्यानंतर नियंत्रण तर्क असा काम करतो की मोस्ट सिग्निफिकंण्ड बिट 1 होतो म्हणजे काउंटर चे मोस्ट सिग्निफिकंड बिट हे 0 झाले आणि ज्या वेळेस मोस्ट सिग्निफिकंड बिट 1 होते त्या वेळेस ही संख्या 8 होते तर या संबंधित डीएसी चे आउटपुट साठी ज्या वेळेस काउंटर या लॅडर मधून जातो आणि सगळ्या डीएसी च्या आउटपुटसाठी समतुल्य डिजिटल आउटपुट उत्पन्न होते त्यानंतर ते अनालॉग इनपुट सोबत तुलना केले जाते म्हणजे ज्या वेळेस एमएसबी 1 असते त्यावेळेस हि रेंज दोन भागांमधे विभागली जाते म्हणून आता रेंज अर्धी झाली आहे म्हणून वोल्टेज अर्धे होईल जर वोल्टेज व्ही असेल तर अनालॉग आउटपुट ची तुलना व्ही भागिले 2 सोबत होईल तर आता व्ही इन हे व्ही भागिले 2 पेक्षा जास्त आहे आणि या प्रकारे पुढे जाईल आणि जर व्ही हा व्ही भागिले 2 पेक्षा कमी असेल तर दुसऱ्या बाजूने जाईल आता जर व्ही इन जर व्ही भागिले 2 पेक्षा मोठा असेल म्हणजे याचा अर्थ काय होतो तर डिजिटल समतुल्य हे रजिस्टर मध्ये स्टोर असलेल्या संख्येपेक्षा मोठी असेल त्या मुळे 1 0 0 0 हे पुरेसे नसेल म्हणून आता आपण दुसऱ्या क्रमांकाच्या एमएसबी कडे बघूया आता तुम्ही या दुसऱ्या क्रमांकाच्या एमएसबी ला 1 करा जर असे झाले तर परंतु व्ही इन जर व्ही पेक्षा असत असेल तर काय करणार त्या वेळेस रजिस्टर मध्ये स्टोर असलेले व्होल्टेज इनपुट पेक्षा जास्त असेल तर त्या वेळेस काय करायचे तर हा एमएसबी जो 1 आहे त्याला रीसेट म्हणजे 0 करायचे आणि नंतर च्या म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या एमएसबी ला 1 करायचे तर इथे हि तुलना होते आणि इथे व्हॅल्यू सेट 1 क्लॉक सायकल मध्ये होते आता जेव्हा हे 1 1 0 0 होईल आपण तुलना करूया सारखीच जशी आधी केली तशी आता जर इनपुट वोल्टेज जास्त असेल तर या बाजूने जाईल आणि जर कमी असेल तर आपण या बाजूने जाऊया तर हे अश्या प्रकारे चालू राहत आणि हे नीट समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया इथे हे पिवळ्या रंगाने दाखवले आहे म्हणजे इनपुट वोल्टेज हे रेफेरेंस वोल्टेज आणि 10 भागिले 16 दरम्यान आहे तर हा अपूर्णांक आहे कारण 4 बिट्स म्हणजे 1 भागिले 16 हा अपूर्णांक आहे आणि हा 11 तर हि संख्या याच्या आत आहे ≤ ≤ तर नक्कीच हे 8 पेक्षा मोठे आहे आणि या मार्गाने जातो तर इथे हे 12 पेक्षा कमी आहे आणि हा या बाजूने जाऊन 1010 होईल म्हणजे हे या पेक्षा मोठे आहे म्हणजे 10 गुणिले व्ही रेफेरेंस पेक्षा मोठे तर हे या बाजूने जाईल तर हे इथे या बाजूने गेले तर दोन शक्यता आहे 1 0 1 1 आणि 1 0 1 0 आणि नंतर हे 11 होईल तर हे 1 1 आहे हे 1 1 पेक्षा सुद्धा कमी आहे तर शेवटी आपल्या हे मिळते तर त्याच उदाहरणांची आपण चर्चा करतो आहे समान उदाहरण घेऊन आणि समजून तुम्हाला हे मिळू शकते तर अश्याच या उदाहरणात पहिली व्हॅल्यू 0 0 0 0 म्हणजे 0 गुणिले 0 म्हणजे 0 आहे आणि व्ही हे इनपुट वोल्टेज हे व्ही रेफेरेंस भागिले 16 असेल तर हि केस ज्या वेळेस सगळे शून्य असेल आणि याच प्रकारे बाकी केसेस सुद्धा जर तुम्हाला हे कळले असेल तर बाकी सोपे आहेत तर ज्या वर आपण आता पर्यंत चर्चा केली ते या ब्लॉक मध्ये आहे तर हा सक्सेसिव एप्प्प्रॉक्सिमेशन रजिस्टर आहे ज्या मध्ये तुम्हाला माहित आहे हे एमएसबी उत्तरोत्तर सेट होतील आणि हे आहे कंट्रोल तर्क आत इथे ज्या वेळेस प्रारंभिक सिग्नल नि सुरु होतो त्या वेळेस एमएसबी सेट होतो आणि त्या संबंधित डीएसी चे आउटपुट अनालॉग इनपुट सोबत तुलना केले जाते जे आपण या उदाहरणात बघत आहे आणि ज्या वेळेस हे रूपांतरण पूर्ण होते त्या वेळेस हे सिग्नल थांबवले जाते आणि पुढील रूपांतरानाला सुरुवात होते आणि जे रजिस्टर मध्ये स्टोर असते ते लॅच होते आणि हे संबंधित डिजिटल आउटपुट आहे तर एन बिट एडीसी ला एन दुभाजक लागतात त्यातील एक आपण आत्ताच बघितले त्याचा अर्थ असा होतो कि एन वेळा याची पुनरावृत्ती होईल आणि प्रत्येक वेळी एक क्लॉक सायकल लागते तर ज्या वेळेस 10 बिट कन्व्हर्टर सोबत 1 मेगाहर्ट्झ ची क्लॉक असेल तर तुम्ही विचार करू शकता हे 10 मायक्रो सेकंड मध्ये रूपांतरण पूर्ण होईल प्रत्येक क्लॉक ला 1 मायक्रो सेकंद लागतो तर 10 क्लॉक ला 10 मायक्रो सेकंद लागतील आणि आता इथे रूपांतरणाचा वेळ खूपच कमी समजून चालत आहे त्या मुले सर्किट मधील बाकीचे विलंब जसे की लॅडर चे सेटलिंग वेळ कम्पारेटर विलंब मल्टिप्लेक्सर चा स्वीटचिंग वेळ याप्रकारचे सगळे विलंबसुद्धा गणले जाईल आणि त्या मुळे वास्तविक रूपांतरण वेळ ज्या बद्दल आपण बोलत आहोत त्याला महत्व आहे तर हा होता सक्सेसिव एप्प्प्रॉक्सिमेशन वर आधारित एडीसी जो खूप लोकप्रिय आहे आणि मुळात कमी खर्च असलेला आता आपण दुसरी पद्धत बघूया जिथे आपण रॅम्प सिग्नल वापरतो तर याचे काही फायदे आहेत हा थोडा मंद गतीचा आहे परंतु याचे काही फायदे आहे त्या वर आपण चर्चा करूया सगळ्यात आधी आपण बघूया कि हे कार्य कसे करते तर हा आहे ऑप अँप ओए म्हणजे ऑप अँप ठीक आहे आणि हा इंटिग्रेटर मोड मध्ये कार्य करत आहे आणि आउटपुट चे सूत्र हे आहे तर मुळात ऑप अँप तुम्ही अनालॉग इलेक्ट्रॉनिक्स किंवा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासले असेलच तिथे तुम्ही याप्रकारची संरचना बघितली असेल तरआउटपुट हे या प्रकारचे असते आणि हे अनालॉग इनपुट हे स्थिर असते ज्या वेळेस याचा उपयोग ए ते डी रूपांतराना साठी होतो आणि इथे लक्षात घ्या कि या सगळ्या केसेस मध्ये या एडीसी साठी सॅम्पल आणि होल्ड सर्किट ची गरज असते तर अनालॉग वोल्टेज असतं जे सॅम्पल होते आणि कपॅसिटर मध्ये होल्ड केले जाते जसे आपण डीएसी मध्ये बघितले आहे तसे त्यामुळे रूपांतरण होताना इनपुट स्थिर राहतं तर ज्या मुळे आउटपुट मध्ये त्रुटी राहत नाही तर हे आहे व्हीआय जे रूपांतराना च्या वेळेस स्थिर राहत तर इथे काय होतं जेव्हा व्हीआय आरसी कॉन्स्टन्ट च्या संदर्भात स्थिर असते तर हे या प्रकारे बदलतं आणि या प्रमाणे वाढत जाते आता तुम्ही बघू शकता कि हि वेवफॉर्म जर कॅम्पारेटर ला पाठवली तर आधी पाठवलेल्या वेवफॉर्म च्या तुलनेत जी काउंटर च्या डीएसी मधून मिळते तर आपण बघू शकता कि आधी च्या चढता जिना प्रकारच्या होत्या आणि सतत वाढत होत्या तर हा फरक आपण बघू शकता जात आपण या प्रकारचा एडीसी वापरला तर आता हा उतार अश्या प्रकारे दिसतो आणि व्हीआय भागिले आरसी स्थिर असतो पण एक मुद्धा आहे इथे जेव्हा आपण हा वेळ डिजिटल समतुल्य मोजण्या साठी वापरतो त्यावेळेस हे प्रमाण बदलू नये पंरतु जर आर आणि सी चे मूल्य तापमानामुळे किंवा वातावरणातील बदला मुले बदलले जे तुम्हाला माहीतच आहे तर हि व्यवस्था थोडी समस्याप्रधान असू शकते तर आता आपल्याला मूळची मर्यादा माहित आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते पण कळले इथे हि एकल रॅम्प एडीसी व्यवस्था आहे तर सर्वप्रथम हे तीन डीकेड काउंटर आहेत तर ज्या वेळेस आपण सुरुवात करतो त्या वेळेस हे रीसेट स्थितीत असतात म्हणजे सगळे काउंटर हे रीसेट आहेत तुम्ही शकता कि रीसेट सिग्नल इकडे जात आहे आणि त्या नंतर हा आहे कॅम्पारेटर आणि हा आहे रॅम्प सिग्नल जनरेटर हे सर्किट तुम्ही आत्ताच बघितले आहे तर हा विशिष्ठ रॅम्प जनरेटर आहे जो सुरुवातीला रीसेट असतो आणि त्यानंतर रॅम्प उत्पन्न करतो जे इथे दिसत आहे त्या प्रकारे आणि हे आहे अनालॉग इनपुट वोल्टेज तर हा आहे तुमचा व्ही एक्स आणि जेव्हा हे रॅम्प वोल्टेज वाढत जात त्या वेळेस हे कम्पारेटर बदलतात तर इथे कम्पारेटर चे आउटपुट हाय असते कारण अनालॉग इनपुट वोल्टेज हे रॅम्प वोल्टेज पेक्षा जास्त आहे जे कम्पारेटर नेगेटिव्ह टर्मिनल म्हणजे इन्व्हर्टिन्ग टर्मिनल ला आहे हे सध्या हाय आहे आणि ज्या वेळेस हे याला ओलांडते त्या वेळेस ते लो होते आणि ज्या वेळेस लो होते त्या वेळेस क्लॉकिंग थांबते आणि तुम्ही इथे बघू शकता हे काउंटर चे क्लॉकिंग आहे म्हणजे क्लॉकिंग मुले काउंटर थांबतो तर याचा अर्थ असा होतो कि ज्या वेळेस व्ही सी हाय असते म्हणजे रॅम्प चे आउटपुट वोल्टेज हे अनालॉग इनपुट वोल्टेज पेक्षा कमी असते त्या वेळेस क्लॉकिंग इथे होते आणि काउंटर सुरु होतो काउंटर ची वॅल्यू वाढत आहे इथे तुम्ही बघू शकता काउंटर ची वॅल्यू हि कम्पारेटर च्या डीएसी मधून नाही तर रॅम्प च्या साहाय्याने येत आहे जसे पूर्वी कम्पारेटर च्या आउटपुट मधून येतअसे इथे होत नाही म्हणून काउंटर चे आउटपुट हे या मार्गाने वाढत आहे जे अनालॉग वोल्टेज चे समतुल्य आहे तर अश्या प्रकारे जेव्हा हे इथं पर्यंत पोहचते आणि या विशिष्ट ठिकाणी त्या वेळेस क्लॉकिंग थांबते इथे हे क्लॉकिंग थांबले आणि स्ट्रोब सिग्नल हे नियंत्रित तर्कांतून उत्पादित होत तर हे जे स्ट्रोब सिग्नल इथे दिसत आहे हे काउंटर आउटपुट ला धरून ठवते ज्या मुले फ्लिप फ्लॉप सेट होतो जे तुम्ही इथे बघू शकता आता जो पर्यंत पुढील स्ट्रोब सिग्नल येत नाही तो पर्यंत हे इथेच धरून ठेवल्या जात आणि हे आउटपुट 7 सेगमेंट डीकोडर मधुन 7 सेगमेंट डिस्प्ले ला जाते आणि जी काउंटर ची वॅल्यू आहे जी डिजिटल समतुल्य आहे आपण एक अनालॉग इनपुट चे उदाहरण बघूया जे इथे डिस्प्ले होईल तर आता काही संख्याचा चा उपयोग करून हे कसे कार्य करते ते बघूया आता जर रॅम्प वोल्टेज 1 मिली वोल्ट प्रति 1 मायक्रो सेकंड असेल तर रॅम्प वोल्टेज असे दिसेल आणि क्लॉक 1 मेगा हर्ट्झ आणि व्ही एक्स 345 मिली वोल्ट तर या साठी किती क्लॉक पल्सेस लागतील तर 345 क्लॉक पल्सेस रीसेट होण्या साठी लागतील ठीक आहे व्ही एक्स 345 मिली वोल्ट आहे इथे 1 मिली वोल्ट प्रति मायक्रोसेकंद चा दर आहे आणि आपण इथे 1 मेगा हॅट्झ ची क्लॉक घेत आहे तर एक क्लॉक पल्स हि 1 मायक्रोसेकंद ची असेल आणि इथे 345 मिली वोल्ट आहे म्हणजे 345 मायक्रोसेकंद आणि त्या मुळे 345 क्लॉकिंग होतील त्या मुळे हा विशिष्ट काउंटर 345 हि वॅल्यू दाखवेल आणि हि इथे धरल्या जाईल आणि जे इथे येईल हे समजले तर इथे सगळ्या वॅल्यू योग्यरित्या सेट कराव्या लागतात किंवा योग्य डिकोडिंग किंवा योग्य मॅपिंग करावी लागते जर सगळी वॅल्यू सेट असतील तर परंतु जसे मी सांगितले या केसेस मध्ये हा रॅम्प चा उतार मुख्य गोष्ट आहे आणि इथे आर आणि सी ची वॅल्यू अचल असायला हवी जर हि बदलली तर हि 345 संख्या 346 किंवा 347 किंवा कमी पण होऊ शकते तर हि जर चिंतेची बाब आहे जी चुकी साठी कारणीभूत असेल तर अश्या प्रकारच्या केसेस मध्ये ड्युअल ट्रेस अनालॉग ते डिजिटल कॉन्व्हेटर चा उपयोग करावा असा लोकांनी विचार केला तर इथे काय होत आहे ते तुम्ही बघू शकता कि सुरुवातीला हे सर्किट आहे आणि हे सध्या अनालॉग इनपुट वोल्टेज आणि हा पहिला रॅम्प सिग्नल उत्पन्न होतो आणि हे इन्व्हर्टिन्ग असल्या मुळे खालच्या बाजूने जातो हा तुम्ही बघू शकता इंटिग्रेटर ऑपअँप आहे आणि व्हीएक्स च्या वॅल्यू वर अवलंबून स्थिर वेळ टी 1 साठी रॅम्प सिग्नल उत्पन्न होईल आणि व्हीएक्स च्या वॅल्यू वर अवलंबून हा इथे आणि काही दुसऱ्या जागेवर सुद्धा येईल आणि तो व्हीएक्स भागिले आरसी चा उतार ठरवेल जर व्हीएक्स जास्त किंवा कमी असेल तर हे ठिकाणं वेगळ्या जागेवर असेल सध्या हे इथे आहे किंवा हे इथे असेल हे ठीक आहे तर हा पहिला भाग झाला तर इथे या टर्म नंतर या वर अवलंबून हे कुठे तरी इथे येईल तर टी 1 हे स्थिर आहे बरोबर आणि त्यानंतर काय होईल हे बदलून रेफरन्स वोल्टेज इतके होईल आणि हे स्थिर रेफरन्स वोल्टेज आहे जे नेगेटिव्ह आहे तर हे नेगेटिव्ह आणि हे पण नेगेटिव्ह आणि नेगेटिव्ह नेगेटिव्ह हे नेहमीच पॉसिटीव्ह होते त्या मुळे हे आता वाढत्या दिशेनी जाईल आता इथून सुरुवात होईल जर इथे व्हीएक्स कमीअसेल तर इथुंन सुरुवात होईल आई जर व्हीएक्स जास्त असेल तर इथुंन सुरुवात होईल परंतु या मध्ये रेफेरन्स वोल्टेज स्थिर असेल तर हा एक वेगळ्या वेळेचा भाग आहे तर हे इथे सुरु होते तर हे टी 2 पासून सुरु होईल जर हे इथे इथे सुरु झाले कारण याचा उतार सारखा आहे तर हे इथे लहान टी 2 वर पोहचेल आणि हे इथे सुरुवात होऊन मोठ्या टी 2 कडे पोहचेल तर हा टी 2 मला कल्पना देतो कि व्हीएक्स काय होता आणि जर आपल्याला टी 2 चे डिजिटल समतुल्य मिळाले तर हे अनालॉग इनपुट अश्या दर्शविले आहे तर आता जे इथे मानले आहे त्याचा फायदा काय निश्चितच जो वेळ लागतो तो एक पैलू आहे कारण या साठी दर वेळेस हा टी1 पर्यंत जाईल त्या मुळे इथे व्ही एक्स त्याच्या महत्तम वॅल्यू पर्यंत जाणार नाही तर काही तरी स्थिर वॅल्यू काही तरी अपूर्णांक पुरेसा असेल आणि इथे त्यांचे संबंध बघू शकता त्या मुळे व्हीसी हे व्हीएक्स भागिले आरसी गुणिले टी 1 असेल आणि दुसऱ्या केस साठी व्हीआर भागिले आरसी गुणिले टी2 असेल या रेफरंस वोल्टेज बद्दल आपण बोलत आहो तर जेव्हा या दोन समीकरणा ला सारखे करतो त्या वेळेस दोन्ही बाजूचा आर सी रद्द होईल आणि त्या पासून हे समीकरण मिळेल त्या मध्ये व्हीआर माहिती आहे आणि रेफरंस वोल्टेज आणि टी 1 सुद्धा माहित आहे म्हणजे व्हीएक्स टी 2 पासून मिळू शकतो हा आर सी एका बाजूला आहे आणि तापमानामुळे जर आर आणि सी आणि काही दुसऱ्या गोष्टींमध्ये बदल झाले तर त्या मुले दुसऱ्या बाजूवर पण परिणाम होईल तर या फरकाचा या विशिष्ट व्यवस्थेमुळे काळजी घेतल्या जाते तर हे आपण ड्युअल ट्रेस एडीसी मध्ये बघू शकतो हे बघा इथे हि व्यवस्था याला ड्युअल ट्रेस एडीसी सर्किट म्हणतात इथे आपण काही बघू शकतो तर हि तुम्हाला दिसते आहे जी सिंगल ट्रेस एडीसी आणि सिंगल स्लोप एडीसी आहेत आणि हा लॅच आहे हा 7 सेगमेंट डिस्प्ले 7 सेगमेंट डीकोडर ड्राइवर आणि हे स्ट्रोबिंग जेव्हा संख्या पूर्ण होते सुरुवातीला तुम्ही काय बघता तर हा आहे टी1 चा काउन्ट आणि इथे एक पूर्वनिर्धारित न बदलणारा वेळ आहे आणि हा नियंत्रक ठोकळा आहे ज्या मुळे स्वीटचिंग होते आणि व्हीएक्स ते रेफरंस वोल्टेज आणि या कम्पारेटर मधून आपण बघू शकता इथे क्लॉकिंग घडते आणि जसे आपण आधीच पाहिले आहे कि शेवटचे सर्किट असे दिसेल आणि वास्तविक गणना जी टी 2 साठी होते ती मागच्या केस मध्ये जे सिंगल रॅम्प व्यवस्थेसाठी होते तसेच होते आता कम्पारेटर शून्य सोबत तुलना करत आहे कारण हि संख्या कमी होत आहे आणि त्या नंतर ते वाढेल तर हे मागील सर्किट मध्ये बघितलेल्या अनालॉग इनपुट वोल्टेज च्या तुलनेत स्थिर 0 आहे जे सिंगल रॅम्प वर होते या सर्किटच्या भागासाठी साठी बाकीच्या सर्व गोष्टी सारख्याच आहे क्लॉक ला बंद करणे आणि नियंत्रण तर्क हे सगळे सारखेच आहे आता आपण काही संख्या वापरून एक उदाहरण बघूया तर जर तुम्ही 1 मेगाहर्ट्झ ची क्लॉक वापरली 1 मायक्रोसेकंद हा वेळेचा कालावधी असेल आणि रेफरंस वोल्टेज पण स्थिर आणि ते नेगेटिव्ह आहे तर आपण उणे 1 वोल्टेज बद्दल आणि स्थिर आरसी वेळ 1 मिलिसेकंद आणि अनालॉग इनपुट वोल्टेज इथे डिजिटल मध्ये रूपांतरित होऊन 1 25 झाले तर हे कसे कार्य करते हा टी 1 वेळ व्हीसी मुळे 1 मिलिसेकंद झाला हा आता उणे 1 25 होईल आणि तुम्ही शकता कि टी 2 चा उतार हा 1 वोल्ट आहे तर स्थिर वेळेमुळे हा 1 वोल्ट प्रति मिलिसेकंद असेल आणि नंतर टी 2 लागेल 1 2 वोल्टमधून उणे 1 25 वोल्ट जे व्हायला हवे 25 भागिले 1 म्हणजे हे 1250 मायक्रोसेकंद होईल तर आता काउंटर मध्ये 1250 संख्या असेल कारण क्लॉक 1 मायक्रोसेकंद असल्यामुळे खूप क्लॉकिंग असेल जर दशांश चिन्ह असेल तर 1 25 वोल्ट मिळेल अश्याप्रकारे हे कार्य करते पण जर दुसरी कोणती असेल तर त्याच्या अनुरूप मॅपिंग होईल या बद्दल एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कि हे मंद वेगाने कार्य करते हा इंटिग्रेटर प्रकारची पद्धत आहे परंतु या एकत्रित क्रिया पद्धतीमुळे येणारा अनालॉग इनपुट मध्ये जर काही नॉईस असतील तर त्याची पण सरासरी होऊन जाते तर या प्रकारचे एडीसी जास्त अचूक असल्यामुळे याचा वापर मल्टिमीटर वोल्टमीटर किंवा विविध मोजमाप करणारे उपकरण तयार करण्यासाठी होतो एडीसी वर आधारित ज्या शेवटच्या विषयावर आपण चर्चा करणार आहो त्याचे नाव आहे डेल्टा सिग्मा एडीसी किंवा सिग्मा डेल्टा एडीसी या एडीसी मध्ये डिजीटल सर्किट च्या तुलनेत जास्त अनालॉग घटक असतात परंतु या विषयावर चर्चा करणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे या पलीकडे सुद्धा आपण काही विविध प्रकारचे एडीसी शकतो कि पाईपलाईन एडीसी परंतु ते सध्या या चर्चेच्या व्याप्तीच्या पलीकडे आहे आपल्याला एडीसी आणि डीएसी कसे कार्य करतात त्याची बऱ्यापैकी कल्पना आली आहे तर आता आपण या चर्चेच्या निष्कर्षा पर्यंत आलो आहे तर हे कसे कार्य करते ते बघूया तर हे आहे अनालॉग इनपुट ज्याची तुलना या 1 बिट डीएसी मधून येणाऱ्या वोल्टेज सोबत होते तर त्या साठी आपण हे उदाहरण बघूया ज्यामुळे हे कसे कार्य करते ते आपल्याला स्पष्ठ होईल इथे आपल्याला रेफरंस वोल्टेज म्हणून उणे व्ही किंवा अधिक व्ही लागते जे कि या उदाहरणात उणे 1 किंवा अधिक 1 घेतले आहे आता तुम्हाला माहीतच आहे कि इथे नेगेटिव्ह फीडबॅक येतो त्यामधला फरक इथे दिसून येतो तर हे सी स्थळ आणि त्यानंतर हे इंटिग्रेट होते आणि त्या नंतर हि येते कनवर्टर क्लॉक इथे कनवर्टर क्लॉक ओव्हरसॅमपल्ड सिस्टिम चा भाग आहे या अनालॉग सिग्नल साठी जी विशिष्ठ सॅम्पलिंग फ्रीक्वेंसी लागते ती नायक्विस्ट रेट मधून येते तर हे खूप ओव्हरसॅमपल्ड आहे जवळपास या रूपांताना लागते त्या पेक्षा 100 पटीने जास्त परंतु या गरजे मुळे हा एडीसी संथ गतीने बदलणाऱ्या सिग्नल साठी सुद्धा बरोबर कार्य करतो परंतु या मुले आपल्याला जास्त पृथक्करण मिळते आणि ज्या वेळेस तुम्ही डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग शिकाल या मधील आतील पैलू आणि त्यामागील सिद्धांत आता तुम्हाला समजेल परंतु या विशिष्ठ मध्ये आपण ते डिजिटल सर्किट च्या दृष्टिकोनातून बघितले ओव्हरसॅम्पलिंग म्हणजे काय तर ते म्हणजे नायकविस्ट सॅम्पलिंग रेट पेक्षा जास्त सॅम्पलिंग त्याची आपण इथे नोंद केली आणि या कंपॅरेटर चे आउटपुट इथे परत डीएसीला येत आहे आणि हे ओव्हरसॅमपल्ड असल्यामुळे जर याला परत बाकीच्या सर्किटसाठी वापरायचे असेल तर त्याला डेसिमेटेड करावे लागते ज्याचा अर्थ असा कि प्रत्येक एन सॅम्पल साठी 1 सिग्नल आणि 1 सॅम्पल जिथून मिळते त्याला डेसिमेशन म्हणतात आणि त्या साठी आपल्याला डिजिटल फिल्टर ची गरज असते आणि जसे कि मी म्हंटले हा पुढल्या अभ्यासाचा भाग आहे जो कि तुम्ही नंतर शिकू शकता आणि एडीसी या विषयाच्या पुर्णत्वा साठी आपण याविषयावर चर्चा करत आहोत तर इथे हि पूर्ण संरचना आहे ते कसे कार्य करते ते आपण बघूया आणि या उदाहरणा द्वारे आपण ते स्पष्ठ करून घेऊ तर असे समाज कि जे प्रारंभिक वोल्टेज जे मोजायचे आहे ते 5 भागिले 8 आहे तर सुरुवातीला सगळे लॅच रिसेट असतील आणि त्या मुळे हे सगळे 0 असतील तर सगळ्यात आधी हे 5 भागिले 8 असेल आणि हे 0 असल्यामुळे 5 भागिले 8 वजा 0 म्हणजे सी सुद्धा 5 भागिले 8 आहे त्या नंतर इंटिग्रेट केले तर आधी हे 0 आहे सी चे मूल्य 5 भागिले 8 जे कि कंपॅरेटर च्या रेफरंस वोल्टेज पेक्षा जास्त आहे त्यामुळे आऊटपुट 1 येते आता हे 1 येईल हा 1 बिट डीएसी आहे तर हि संख्या इथे येईल आणि अधिक 1 वोल्ट येईल अश्या प्रकारे पहिली रांग दिसेल आता हा इथे अधिक 1 आहे आणि हे 5 भागिले 8 आहे आणि अधिक 1 हे उणे होऊन येईल त्या मुळे 5 भागिले 8 वजा 1 जे होईल 3 भागिले 8 आधी इथे 5 भागिले 8 होते आता हे इंटिग्रेट होईल म्हणजे 5 भागिले 8 वजा 3 भागिले 8 जे होईल 2 भागिले 8 जे सुद्धा शून्यपेक्षा जास्त आहे म्हणून हे अजून सुद्धा अधिक 1 आहे जर हे अधिक 1 असेल आणि हा डीएसी आहे म्हणून इथे आऊटपुट 1 होईल हे आउटपुट 5 बाय 8 व्होल्ट निश्चित आहे आपल्याला माहिती आहे की आपण रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर 1 येथे येत आहे 1 आणि हे 5 भागिले 8 आहे तर आपण वजा केल्यास ते पुन्हा वजा 3 भागिले 8 होईल तर हे वजा 3 भागिले 8 आहे आणि पूर्वी या इंटिग्रेटर मध्ये 2 भागिले 8 होते तर जर आपण त्यांना एकत्र जोडले तर ते 1 वजा 8 वजा होईल जेव्हा हे वजा 1 बाय 8 असेल तेव्हा कंपॅरेटर चे आउटपुट 0 येईल म्हणूनच येथे आपण हे पाहू शकता आणि जेव्हा या डीएसी साठी हे 0 वोल्टेज आहे तेव्हा हे निगेटिव्ह रेफरंस व्होल्टेज येईल जे येथे येत आहे ते वजा 1 वोल्ट आहे तर जर ते वजा 1 व्होल्ट असेल तर वजा वजा म्हणजे अधिक होते म्हणजे 5 भागिले 8 अधिक 1 तर ते 13 भागिले 8 होईल ते येथे आहे तर आता 13 बाय 8 आहे जे पूर्वी वजा 1 भागिले 8 होते त्यामुळे ते इंटिग्रेट होत आहे आणि आता 12 बाय 8 आहे तर 12 भागिले 8 म्हणजे पुन्हा हे 0 पेक्षा जास्त आहे मग हे काय असेल हे अधिक आहे 1 होईल तर अश्या प्रकारे हे सतत येत जाईल तर इथल्या 5 भागिले 8 व्होल्टेजसाठी आणि इतर 3 भागिले 8 किंवा 4 भागिले 8 वोल्ट साठी तुम्ही करू शकता आणि जेव्हा तूम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला माहित आहे कि हे 0 आणि 1 असे प्राप्त होईल म्हणूनच तुम्ही याला जसे 1 बिट एडीसी म्हंटले तसेच हे 1 बिट डीएसी आहे तर या मालिकेचा जर आपण विचार केला तर आणि जर आपण फक्त या व्हॅल्यूजच्या मोठ्या संख्येसाठी आउटपुटची सरासरी घेतली तर आपल्याला दिसेल की हे सरासरी मूल्य या एनालॉग इनपुटच्या अगदी जवळ आहे उदाहरणार्थ आपण अशी 16 प्रकरणे घेतली आहेत तर या प्रकरणात अधिक १ आहे मध्ये आपण 12345678910111213 आणि वजा 1 आहेत तर 13 गुणिले 1 अधिक 3 गुणिले वजा 1 भागिले 16 तर आपण पाहू शकता 10 भागिले 16 जे 5 भागिले 8 आहे येथे हे अगदी तेच येत आहे तर हे खूप जवळ असेल जे अपूर्णांक आणि या मोठ्या संख्येने घेत असलेल्या इतर गोष्टींवर अवलंबून असेल तर आपण जवळपास याल आणि हे आऊटपुट 0s 1s येईल तर ही 1s ची किती घनता आहे म्हणजे तेथे किती 1s त्यावरून आपल्याला तेथे असलेल्या एनालॉग इनपुटची कल्पना येऊ शकते तर अशाच प्रकारे हा डेल्टा सिग्मा एडीसी किंवा सिग्मा डेल्टा एडीसी कार्य करते हे यापेक्षा सुद्धा जास्त कार्य करते जे तुम्ही काही इतर अभ्यासात किंवाकाही इतर संदर्भात शिकू शकता तर जसे मी म्हणालो त्यासाठी एक त्वरित तुलना करूया आणि काही संख्या आपण पाहूया परंतु लक्षात ठेवा तंत्रज्ञान लँडस्केपच्या सहाय्याने ही संख्या आपल्याबरोबर बदलत आहे तर डेल्टा सिग्मा आहे म्हणून उच्च रिझोल्यूशन शक्य आहे तर 8 ते 32 बिट्स रूपांतरण इथे शक्य आहे आणि रूपांतरणाची गती प्रति सेकंदाच्या सॅम्पलची संख्या जास्तीत जास्त 1 मेगा सॅम्पल प्रति सेकंद आहे ड्युअल ट्रेस मध्ये 12 20 बिट परंतु हे खूप हळू आहे परंतु त्यात नॉईस इम्म्युनिटी म्हणजे ध्वनी हाताळण्याची क्षमता आहे हे आपल्यास माहितच आहे तरहि त्याबद्दल ही चांगली गोष्ट आहे सक्सेसिव एप्प्प्रॉक्सिमेशन मध्ये 8 ते 18 बिट परंतु प्रति सेकंद 10 मेगा सॅम्पल हे बरेच जलद आहे परंतु या मध्ये बिट्सची संख्या कमी असते फ्लॅश प्रकारामध्ये प्रति सेकंद 10 गिगा सॅम्पल साठी 4 ते 12 बिट्स जी थोडी लहान संख्या आहे तर आपण पाहिले होते कि ते अगदी वेगवान आहे आणि ज्याची अपेक्षा आपण करतो आणि अर्थातच तेही अधिक किमतीचे आहे आणि यासह आपण अगदी पटकन निष्कर्षापर्यंत पोहोचलो आपण पाहिले आहे की एकाधिक इनपुटमध्ये रूपांतरित करताना सक्सेसिव एप्प्प्रॉक्सिमेशन एडीसी कंटिन्यूअस प्रकारच्या एडीसीच्या मर्यादेवर मात करते हे सलग अर्ध्या मध्ये व्होल्टेज श्रेणी विभाजित करते एन बिट सक्सेसिव एप्प्प्रॉक्सिमेशन प्रकार एडीसीला रूपांतरणासाठी एन क्लॉक सायकल आवश्यक असतात सिंगल रॅम्प एडीसीचा उतार हा आर आणि सीच्या फरकामुळे अत्यधिक प्रभावित होतो आणि ड्युअल ट्रेस एडीसी नॉईस ची सरासरी मोजणी करते आणि चांगली नॉईस इम्म्युनिटी दर्शवते तथापि हे हळू आहे डेल्टा सिग्मा एडीसीला इनपुटचे ओव्हरसॅम्पलिंग ची आवश्यकता आहे आणि हळू बदलणार्या सिग्नलसाठी चांगले कार्य करते हे उच्च रिझोल्यूशन प्रदान करते परंतु सक्सेसिव एप्प्प्रॉक्सिमेशन प्रकार आणि फ्लॅश प्रकार एडीसीच्या तुलनेत हळू होते फ्लॅश प्रकार एडीसी सर्वात वेगवान आहे परंतु अधिक शक्ती घेते आणि अधिक किंमत देते